सर्वांना नमस्कार इंजिनीअरिगं ड्रॉईंग अडँ कॉम्प्युटर ग्राफिक्स च्या या ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये आपले स्वागत आहे आपण ७ वे मोड्यूल घेणार आहोत ज्यात आपण कॉम्प्युटर ग्राफिक्स चे अवलोकन II बद्दल पाहणार आहोत शेवटच्या तासात आपण या पृष्ठभागाच्या मॉडेल्स बद्दल आणि त्यांच्या बांधकामाबद्दल काही कल्पना घेण्याचा प्रयत्न केला होता विशेषत CAD सॉफ्टवेअर पृष्ठभाग तयार करण्यासाठी दोन मूलभूत पद्धती वापरतो प्रथम वक्र बांधण्यापासून सुरू होते ज्यातून 3D पृष्ठभाग नंतर स्वीप किंवा मेश केले जातात दुसरे म्हणजे पृष्ठभागाचे खांब आणि नियंत्रण बिंदू यांच्या हाताळणीसह पृष्ठभागाची थेट निर्मिती आणि याचा संगणकीय फायदा तेव्हा झाला जेव्हा लोक या संगणकांचा वापर करू लागले किंवा पॅकेजेस वापरण्याचा प्रयत्न करू लागले दुसरी पद्धत सर्वात शक्तिशाली आहे कारण तुमच्याकडे विलग बिंदू असतील आणि तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वक्र वापरून पृष्ठभाग तयार करण्याचा प्रयत्न करत असाल आणि शेवटच्या तासामध्ये आपण ज्या गोष्टीकडे पाहण्याचा प्रयत्न करत होतो ती म्हणजे तो एक समतल पृष्ठभाग आहे जर तुमचे सर्व डेटा पॉइंट्स एकाच समतलावर असतील तर या बिंदूंवर रेषा बांधण्याचा प्रयत्न करणे आणि इतर रेषा समांतर काढणे हा सर्वात सोपा मार्ग आहे तर अशा प्रकारे एखादी व्यक्ती खरोखर पृष्ठभाग तयार करू शकते आणि जर आपण ते पॅरामीटर स्वरूपात लिहित असू तर आपल्या संगणकाच्या सॉफ्टवेअरची पार्श्वभूमी किंवा मागील बाजू प्रत्यक्षात त्याच प्रकारे कार्य करत असते ते स्वतंत्ररित्या वेगवेगळे बिंदू घेतात आणि पृष्ठभाग तयार करण्याचा प्रयत्न करतात आणि पॅरामेट्रिक स्वरूपात जर तुमच्याकडे P 0 P 1 आणि P 2 असे कोणतेही बिंदू असतील तर कदाचित P च्या मदतीने एखादी व्यक्ती P 0 बिंदूच्या दृष्टीकोनातून नवीन बिंदू तयार करू शकेल P 1 आणि P 0 मध्ये भिन्नता आहे आणि P २ आणि P 0 मध्ये भिन्नता आहे आणि म्हणूनच P 0 ला संदर्भ बिंदू म्हणून घेऊन आपण P 1 P 2 हे दुसरे बिंदू घेऊ त्यामुळे आपण नेहमी या तिघांमधून जाणारा सपाट पृष्ठभाग तयार करू शकतो हे चार बिंदू अतिरिक्त माहिती देतात परंतु तीन बिंदू प्रतलामधून जाण्यासाठी पुरेसे आहेत पृष्ठभागाशी सपाट असणे हे गरजेचे नाही की हे सर्व तीन बिंदू x प्लेन किंवा y प्लेनवर असतील किंबहुना ते वेगवेगळ्या प्लेनवर देखील असू शकतात तर या x y z विविध प्रकारच्या स्थानांद्वारे आपण एखाद्या प्रतलामधून जाऊ शकतो आणि जेव्हा तुम्ही सपाट पृष्ठभाग तयार करण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा तो पृष्ठभाग P 1 P 0 या बिंदूंच्या P 2 P 0 या बिंदूंच्या तिरकस गुणाकार व त्यांच्या नियमांसह मिळेल तर संगणक स्तरावर जेव्हा तुम्ही एखाद्या सॉफ्टवेअरवर क्लिक करता तेव्हा ते काय करते जसे की हा बिंदू निवडते तो बिंदू तो दुसरा बिंदू हे सर्व बिंदू घेतले जातात आणि तुमचे सॉफ्टवेअर त्या बिंदूंच्या दरम्यान इंटरपोलेशन करण्याचा प्रयत्न करतात आणि पृष्ठभाग ठेवण्याचा प्रयत्न करतात हा पृष्ठभाग समतल पृष्ठभाग असू शकतो किंवा तो वक्र पृष्ठभाग देखील असू शकतो वक्र पृष्ठभागाची रचना करणे हे समतल पृष्ठभागाचे रचना करण्याच्या तुलनेत थोडे अधिक क्लिष्ट आणि कठीण असते आता जेव्हा आपण या वक्र पृष्ठभागाच्या इंटरपोलेशनबद्दल जाणून घेणार आहोत तेव्हा बेझियर वक्र कून्स पृष्ठभाग आणि इतर गोष्टींसारख्या आणखी काही संकल्पना येतात जर तो एक समतल पृष्ठभाग असेल तर तो पुढे जाण्याचा अगदी सरळ मार्ग असेल पृष्ठभाग तयार करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे तो स्थानिक पातळीवर समतल पृष्ठभागांसारखा दिसतो ज्याला रुल्ड पृष्ठभाग असे म्हणतात उदाहरणार्थ 3 डायमेन्शन्स मध्ये माझ्याकडे हे काही वक्र आहे त्याचप्रमाणे माझ्याकडे हा आणखी एक वक्र आहे हे वक्र समांतर असू शकतात किंवा समांतर नसू शकतात ते एकमेकांना ऑफसेट देखील असू शकतात अशावेळी प्रत्येक बिंदूला जोडणे ही सर्वात सोपी गोष्ट आहे कदाचित ह्या बिंदूंची एका ओळीने जोडण्यासाठी निवड केली जाते त्याचप्रमाणे ओळीने जोडण्यासाठी दुसरा बिंदू निवडा आणि पुढे देखील असेच करत राहू आणि अशा प्रकारची जी वस्तू तयार होते त्याला आपण रुल्ड पृष्ठभाग असे म्हणतो हे वक्र अनियंत्रित देखील असू शकतात उदाहरणार्थ आपल्याकडे एक सरळ रेषा आहे आणि दुसरी वक्र आहे आता आपण या संपूर्ण सरळ रेषेला समान n भागांत विभागण्याचे ठरवले आहे त्याचप्रमाणे इतर वक्र देखील आपण n समान भागांमध्ये विभागणार आहोत त्यानंतर या सर्व गोष्टी एकत्र जोडून घ्या हा रुल्ड पृष्ठभागाकडे पाहण्याचा एक सर्वात सोपा मार्ग आहे आणि जेव्हा आपण या रुल्ड पृष्ठभागाकडे पाहत असतो तेव्हा या नेहमीच सरळ रेषा असतात तर रुल्ड पृष्ठभाग हे दोन वक्र जोडून आगगाडीच्या डब्यांसारखे सरळ रेषेत जोडून तयार केले जातात रेल हे सरळ रेषेचे रुलिंग किंवा जनरेटर असलेल्या आगगाड्यांसारखे असते जर हे दोन वक्र F ने आणि पॅरामेट्रिक भिन्नता G अशा पद्धतीने दर्शविल्यास तुम्ही u या पॅरामीटरचा वेळेचे कार्य म्हणून देखील विचार करू शकता वेळेनुसार त्या बिंदूचे स्थान वक्राच्या बाजूने एका ठिकाणाहून दुस या ठिकाणावर सरकत असते किंवा कदाचित तुम्ही असे काहीतरी परिभाषित करत असता की त्याला वक्र पृष्ठभागाप्रमाणे विशिष्ट पृष्ठभागावर जावे लागेल कदाचित ते गोलावर फिरत असेल किंवा असे असू शकते की तो लंबवर्तुळावर फिरत असेल तर ते पॅरामेट्रिक व्हेरिएशन u आहे आणि पॅरामेट्रिक व्हेरिएशनवर आपण वक्रासारखे काहीतरी परिभाषित करत आहोत जो एका विशिष्ट दिशेने जात आहे आणि हा दुसरा वक्र G आहे मग त्या संगणकाच्या मागच्या बाजूस असलेले पॅरामेट्रिक समीकरण काय करते तर ते म्हणजे त्या दरम्यान कोणताही बिंदू ब्लेंडींग फंक्शन म्हणून काम करण्यासाठी तयार केला जातो जसे 1 nu x G nu x F हे सर्व किती अंतरावरून पाहायचे आहे यावर आधारित आहे जर आपण F आणि G या भागातील अंतर nu च्या संदर्भात दर्शविणारी असू तर 50 टक्के या बाजूला आणि उर्वरित 50 टक्के त्या बाजूला किंवा 40 टक्के या बाजूला आणि उरलेले 60 टक्के त्या बाजूला अशा पद्धतीने दिसेल अशा प्रकारचे वेटेज आम्ही एका रेषेला जोडून या दोन वक्रांना खरोखर मॅप करण्यासाठी लागू करू आणि एक रुल्ड पृष्ठभाग तयार करण्याचा प्रयत्न करू तर संपूर्ण उद्दिष्ट हे मागच्या बाजूस अशा प्रकारे जाते तुम्ही या काही रेषा निवडता आणि या वक्रांमधून जाणारा पृष्ठभाग सहजतेने तयार करण्याचा प्रयत्न करता उदाहरणार्थ आपल्या संगणकाच्या स्क्रीनवर सध्या आपल्याला त्या विशिष्ट आकाराचा वक्र दिसत असेल आणि कदाचित या बाजूला आणखी एक रेषा आहे तर हिचा आपण कडा म्हणून विचार करूया जेव्हा तुम्ही ऑटोमोबाईल किंवा कदाचित एखादे पेन किंवा कोणत्याही प्रकारचा पृष्ठभाग तयार करत असता तेव्हा देखील असेच घडते आपल्याकरिता दृश्य स्तरावर आपणास असे वाटते की वक्राने किंवा पृष्ठभागाने त्या दिशेने जावे पण आपण मशीनला ते कसे शिकवू की वक्राने त्या दिशेने जावे किंवा जेव्हा आपण यंत्राचा उपयोग करत असताना टूल बिटने त्या पृष्ठभागाच्या दिशेने जावे आणि म्हणून एक भौमितिक संबंध असावा लागेल जो आपल्याला या यंत्रांस किंवा त्या संगणकास शिकवायचा आहे आणि कोणत्याही पृष्ठभागाच्या मॉडेलचे संपूर्ण उद्दिष्ट म्हणजेच कोणतेही पृष्ठभाग तयार करताना लागणारे सर्वोत्तम अंदाज मिळवणे होय तर त्रिमितीय जागेत आपल्याकडे असलेल्या वक्रांच्या आधारे आपण या रेषांनी जोडून पृष्ठभाग तयार करण्याच्या स्थितीत आहोत आणि अशा प्रकारच्या पृष्ठभागास रुल्ड पृष्ठभाग असे म्हणतो तर आपण किती डेटा पॉइंट्स ची रचना तयार करू इच्छितो यावर आधारित विशिष्ट दिशेकडे जाणारे किंवा पुढे सरकणारे लिनिअर इंटरपोलशन आपण तयार करू शकतो हे करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे या रेषेला दोन्ही बाजूंनी समान भागांमध्ये विभागणे आणि एक विशिष्ट दिशेला बाणाच्या मदतीने दर्शविणे आणि त्या पृष्ठभागास अनुसरून उंच जाण्याचा प्रयत्न करणे जर आपण असे करत असू तर आपण त्याला लोफ्टेड पृष्ठभाग असे म्हणतो रुल्ड पृष्ठभागांच्या बाबतीत दोन्ही बाजूंना समान बिंदू मिळतीलच हे गरजेचे नाही परंतु सामान्यतः उंच पृष्ठभागांसाठी आपण या वक्राच्या दोन्ही बाजूंची समान बिंदूंमध्ये विभागणी करतो आणि नंतर सरळ रेषांनी जोडतो तर याचाच अर्थ लोफ्टर पृष्ठभाग हा रुल्ड पृष्ठभागाचा एक विशेष प्रकार आहे या लोफ्टर पृष्ठभागांकडे पाहण्याची दुसरी पद्धत म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे एक विशिष्ट प्रकारचा वक्र आहे जो एका बाजूने बंद आहे आपल्याकडे आणखी एक बंद प्रकारचा वक्र आहे आता आपल्याकडे ही एक रेषा आहे जिला आपण स्पाईन वक्र असे म्हणतो आणि ती ही आहे आता जर आपण या वक्रास स्पाईन वक्राच्या बाजूने खरोखर हलवला तर जो काही पृष्ठभाग तयार होतो त्यालाच आपण लोफ्टेड पृष्ठभाग असे देखील म्हणतो तर हा वक्र हा एक पॅरामेट्रिक वक्र आहे कारण तो या बिंदूपासून त्या बिंदूकडे जात आहे त्या वक्रचा आकार कदाचित भिन्न असू शकतो म्हणूनच आपण त्याला पॅरामेट्रिक वक्र असे म्हणतो कदाचित सुरुवातीला तो बिंदू A पाशी गोलाकार स्वरूपात असेल तर बिंदू B जवळ तो लंबवर्तुळाकार आकाराचा असू शकतो आणि C बिंदूवर कदाचित तो ताऱ्यासारखा असला पाहिजे आणि पुढे देखील असेच असेल तर आम्ही अशा प्रकारचे पॅरामेट्रिक वक्र आपण स्पाईन वक्राच्या बाजूने हलवत आहोत आणि तरी सुद्धा आपण विशिष्ट प्रकारचे पृष्ठभाग मिळवण्याच्या स्थितीत असू अशा प्रकारच्या पृष्ठभागांना आपण लोफ्टेड पृष्ठभाग म्हणतो उदाहरणार्थ जर आपल्याकडे एका विशिष्ट अक्षाभोवती वर्तुळ असेल आणि ते आपण गोलाकार फिरवत असू तर कदाचित तो दाबला जाईल पृष्ठभागाकडे पाहण्याची दुसरी पद्धत म्हणजे रिव्हॉल्व्हड पृष्ठभाग उदाहरणार्थ जर माझ्याकडे काही आरबीटरी वक्र असतील आणि अक्षापासून मी ते 360 अंशांनी फिरवले तर कदाचित मला एक विशिष्ट आकार मिळेल तर फिरवलेल्या पृष्ठभागामुळे रोटेशनच्या अक्षाभोवती जागा तयार होते तर हा अक्ष आहे आणि तो वक्र आहे आता जेव्हा आपण या सॉफ्टवेअर पॅकेजबद्दल जाणून घेणार आहोत तेव्हा अशा प्रकारचे फिरवलेले पृष्ठभाग तयार करण्यासाठी अक्ष परिभाषित करणे वक्र परिभाषित करणे यासारख्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि विशेषत आपल्याकडे z चे आणि r चे cos फंक्शन्स sin फंक्शन्सच्या स्वरूपात पॅरामेट्रिक व्हेरिएशनस आहेत जर मी त्यास एका विशिष्ट z दिशेने गोलाकार फिरवले असेल तर आपल्याला जी वस्तू मिळेल त्यास आपण फिरवलेले पृष्ठभाग असे म्हणतो हे पृष्ठभाग नेहमी अक्षास सममितीय असतात आणि ते अगदी साधी वायर फिरवतात त्या पद्धतीने फिरवून तयार केले जाऊ शकते सहसा आपण पॉझिटिव्ह रोटेशन परिभाषित करतो जसे की घड्याळाच्या उलट दिशेने आपण वस्तू फिरवण्याचा प्रयत्न करू इतर पृष्ठभागांना टॅब्युलेटेड सिलेंडर पृष्ठभाग म्हणतात आणि त्या बाबतीत आपल्याकडे एक विशिष्ट वक्र असतो जर आपण त्यास विशिष्ट दिशेने ड्रॅग करत असू तर त्याचा पृष्ठभाग तयार होतो अशा प्रकारच्या पृष्ठभागात आपण टॅब्युलेटेड पृष्ठभाग असे म्हणतो आणि विशेषत सॉलिडवर्क्स सारखे सॉफ्टवेअर जे आपण पुढील तासात शिकणार आहोतो त्यात एक्सट्रूड किंवा एक्सट्रुजन नावाची कमांड आहे त्या कमांड चा वापर करून एकदा का तुम्ही वक्र काढला की तुम्ही त्यास अगदी एका बाजूला लोटू शकता जेणेकरून ऑब्जेक्ट तयार होईल आता अशा प्रकारचे पृष्ठभाग कोठे वापरायचे या पृष्ठभागांचे प्रतिनिधित्व करण्याचा कोणताही चांगला मार्ग आहे का तर बर्याच ऍप्लिकेशन्स मध्ये जसे की कॉम्प्युटर व्हिजन 3 डायमेन्शनल मॉडेल तयार करणे किंवा वैद्यकीय क्षेत्रात लागण्याऱ्या प्रतिमा या सर्व ठिकाणी यांचा वापर केला जातो कदाचित तुमच्याकडे वैद्यकीय प्रतिमा असतील आणि तुम्हाला वेगवेगळ्या दृश्यांमधून त्यांची त्रिमितीय चित्रे बनवायची असतील तर क्लिष्ट वैद्यकीय प्रतिमांची कल्पना करणे व त्यांच्या 3 डायमेन्शनल प्रतिमा बनवणे मानवाला शक्य नाही म्हणून आपल्याला ते संगणकाला शिकवावे लागेल किंवा कदाचित किमान एखादे सॉफ्टवेअर वापरावे लागेल जे ही वेगवेगळी दृश्ये पाहू शकेल असा नकाशा बनवण्याचा प्रयत्न करा की पृष्ठभाग तयार करता येईल आणि मागील बाजूस काय होते तर आपण काही गणिती कार्ये करतो जी या डेटा पॉइंट्समधून जातात कारण आपल्याकडे लाल निळा हिरवा किंवा कदाचित पांढरा आणि काळा राखाडी ग्रेस्केल इत्यादी प्रकारच्या पिक्सल्स चे वेगवेगळे डेटा पॉइंटस आहेत तर आपल्याकडे रांगांमध्ये विरोधाभास आता आहे आता येथून आपण काही फंक्शन्स करण्याचा प्रयत्न करू जे या वक्र पृष्ठभागांमधून जात असतील ज्यामुळे ऑब्जेक्ट सारखे काहीतरी तयार होत असेल उदाहरणार्थ MRI स्कॅन सॉफ्टवेअरद्वारे जशा 3D प्रतिमा तयार केल्या जातात म्हणूनच वैद्यकीय प्रतिमा तयार करण्याकरिता इमेजिंग साठी पृष्ठभागावरील डेटा केवळ डेटा पॉइंट्सच्या संचाच्या स्वरूपात उपलब्ध असतो आणि आपणास अशा 3D प्रतिमा तयार करण्यात नेहमीच रस असतो आणि विशेषत यापैकी बहुतेक सॉफ्टवेअर मूलभूत तत्त्वांवर कार्य करतात जसे की कदाचित हर्मिट बायक्यूबिक पृष्ठभाग कन्स्ट्रक्शन प्रोसेसर किंवा बेझियर पृष्ठभाग किंवा बी स्प्लाइन पृष्ठभाग आणि असे काहीतरी जसे की कून पृष्ठभाग जे लोकप्रिय आहेत किंवा गॉर्डन पृष्ठभाग पृष्ठभागांशी संबंधित अचानक तीक्ष्ण बदल पृष्ठभागांस गोलाकार फिरवणे जसे के फिलेट पृष्ठभाग ज्यात मटेरियल कापून टाकलेले असे ऑफसेट पृष्ठभाग तर आता आपण या पृष्ठभागाच्या रचनेच्या प्रक्रियेबद्दल टप्प्याटप्प्याने काही कल्पना करूया सर्व प्रथम आपल्याला वक्र नावाची एखादी गोष्ट परिभाषित करावी लागेल वक्र नेहमी फक्त एका पॅरामीटर चे प्रतिनिधित्व करत असतात तुमच्याकडे xx हे फंक्शन पॅरामीटर मध्ये होणारे बदल दर्शविणारे yy आणि कदाचित zz हे फंक्शन्स असतील समजा हे नागमोडी असतील तर तुमच्याकडे r theta phi प्रकारचे कोऑर्डिनेट्स असतील जे एका पॅरामीटरने जोडले जाऊ शकतात त्याच प्रकारे तुमच्याकडे बिंदू x y z आहेत जेथे तुमच्याकडे माहिती असेल कदाचित कोणीही त्यामधून वक्र पार करू शकेल आणि त्या पॅरामीट्रिक भिन्नतेचा u चा आम्ही इथे उल्लेख करत आहोत उदाहरणार्थ जर ते वर्तुळ असेल तर cos आणि sin त्या वर्तुळास परिभाषित करेल हा u म्हणजे एका विशिष्ट प्रसंगात थिटा कोनाचा कोऑर्डिनेट असू शकतो कारण वर्तुळ ही एक द्विमितीय गोष्ट आहे त्यामुळे z मध्ये कुठल्याही प्रकारचा बदल असणार नाही आता मला वक्रा सारख्या गोष्टीची रचना करायची आहे त्याकरिता मला हे डेटा बिंदू जोडावे लागतील याचाच अर्थ मला मला एका बिंदूपासून दुसर्या बिंदूकडे जाणारे असे काहीतरी हवे आहे जर मी इथून हलत असेन तर ती स्पर्शिका कशी दिसेल सर्वप्रथम हा पहिला डेटा बिंदू आहे जोपर्यंत मला स्पर्शिकेबद्दल माहिती असणार नाही तोपर्यंत तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा हे बिंदू नेमके कुठे आहेत हे मला समजणार नाहीत त्यामुळे मला नेहमी स्पर्शिकेची बिंदूची माहिती हवी असते जेणेकरुन मी वर्तुळाप्रमाणे गुळगुळीतपणे बसू शकणार्या वक्रा सारखे काहीतरी दर्शवण्यासाठी पुढील दिशेने स्वीप करू शकेन तर आम्हाला ती P माहिती आवश्यक आहे आणि आम्हाला स्पर्शिकेची माहिती देखील आवश्यक आहे जर आमच्याकडे ती असेल तर आम्ही एक गुळगुळीत वक्र काढण्याच्या स्थितीत असू हे जवळपास चित्रकलेच्या कागदावर काढण्यासारखे आहे पूर्वी आपल्याला गुळगुळीत मुक्त हस्त वक्र काढण्याचा प्रयत्न करावा लागला कारण आमचे सादरीकरण म्हणते की इथून तुम्ही त्या दिशेने जा परंतु कॉम्प्युटरला तुम्हाला स्पर्शिकेची रचना कशी करतात ते शिकवावे लागेल इंटिग्रेशन द्वारे पुढील बिंदूवर जावे लागेल कदाचित ते युलर इंटिग्रेशन असू शकते तर त्या गोष्टींना जोडून एक वक्र तयार करा जर तो पृष्ठभाग असेल तर आपल्याकडे u आणि v असे दोन पॅरामीटर्स असतील कदाचित दोन दिशांमध्ये असलेली ही पॅरामेट्रिक भिन्नता u v आहे आणि त्या पृष्ठभागावरील कोणताही डेटा पॉइंट असेल जो u v या दोन पॅरामीटर्सद्वारे दर्शविला जाईल y हे u चे फंक्शन आहे तसेच v आणि z देखील u चे फंक्शन आहे आणि आम्हाला त्या बिंदूंवर स्पर्शिकेचे वर्णन करणारे आंशिक डेरिव्हेटिव्ह आवश्यक आहेत जसे की आपण वक्र बिंदू आणि स्पर्शिका याबद्दल बोललो जेणेकरून मी वर्तुळ तयार करू शकेन जर मला पृष्ठभागाची रचना करायची असेल आणि आपल्याकडे प्रथम बिंदू दुसरा बिंदू कदाचित तिसरा बिंदू चौथा बिंदू आहेत तर पहिला मार्ग म्हणजे तुम्ही नेहमी रेषांद्वारे जोडणी करू शकता परंतु तुम्हाला अधिक चांगले वर्णन हवे असेल तर नैसर्गिकरित्या तुम्हाला वक्राबद्दल अतिरिक्त माहिती आवश्यक आहे त्याकरिता आपणास खालच्या दिशेने जावे लागेल वक्रास वरच्या दिशेने जावे लागेल वक्र वरच्या दिशेने आणि खालच्या दिशेने जावे लागेल तर मग तुम्ही अशा पद्धतीने त्यांची जोडणी करण्याच्या स्थितीत असाल तर या प्रकारचे तत्त्व तुम्हाला संगणकाला शिकवावे लागेल याचाच अर्थ तुम्हाला त्या पृष्ठभागाचे आंशिक डेरिव्हेटिव्ह आवश्यक आहेत ज्याचे आपण Puv या प्रमाणे वर्णन करीत आहोत तुम्ही या u v चा नवीन कोऑर्डिनेट्स म्हणून विचार करू शकता ज्यावर तुम्ही पृष्ठभाग P काढणार आहात जिथे del P del u आणि del P del v तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे किंवा तुम्हाला त्या बिंदूंचे मूल्यमापन करावे लागेल तर तुमच्याकडे 4 डेटा बिंदू असतील परंतु या स्पर्शिका तुम्ही मॅप करणार आहात किंवा अतिरिक्त इंटरपोलेट तयार करणार आहात या 4 बिंदूंमध्ये अतिरिक्त 30 बिंदू आहेत त्याचे प्रतिनिधित्व करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे तर हेच या पृष्ठभागाची रचना करण्याचे संपूर्ण उद्दिष्ट आहे प्रत्येकास स्पर्शिका आणि नॉर्मल बद्दल काही गरजेची माहिती असणे आवश्यक आहे आणि हे u आणि v यांची माहिती कुठला पल्ला गाठते आहे उदाहरणार्थ तुमची जागा 1 मीटरपासून ते 500 मीटरपर्यंत वाढीव असू शकते परंतु जेव्हा तुम्ही कॉम्प्युटरला मॉड्युल्स शिकवत असाल तेव्हा किंवा जेव्हा तुम्ही त्याकरिता प्रोग्रॅम्स विकसित करणार असाल तेव्हा तुम्ही तुम्हाला ह्या 500 ला 0 ते 1 या प्रकारच्या कोऑर्डिनेट प्रणाली मध्ये आणावे लागते तुम्ही कोणताही डेटा बिंदू तयार करता तेव्हा तो 1 ते 500 चे 0 ते 1 प्रकारच्या सिस्टीमच्या मॅपिंगसारखा असतो जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा तुम्ही समान उप मॉड्यूल किंवा फंक्शन संकुचित करत असता तुम्ही नेहमीच x limits y limitsला कॉल करत असता आणि म्हणूनच 0 1 मध्ये एक वक्र किंवा पृष्ठभाग बसवा पृष्ठभाग आणि पुन्हा त्यास 1 ते 500 पर्यंत रीस्केल करा हे अशाच प्रकारे कार्य करते जर ते वक्र फिटिंग असेल तर एकतर आपण बीजगणितीय संबंध रेखीय संबंधांच्या दृष्टीने वापरू किंवा बहुपदी कार्ये या पद्धतीने वापरू उदाहरणार्थ वक्र x y z या बिंदूमध्ये आपल्याकडे पॅरामेट्रिक भिन्नता आहे जर मी u मध्ये बहुपदी निश्चित करणार असेन तर वक्र P हा पॅरामेट्रिक स्वरूपातील वक्र असेल आणि तो ck X uk अशा पद्धतीने लिहिता येईल आणि हे जवळजवळ ⅀k0 अशा प्रकारचे आहे याचाच अर्थ हे असे असेल की c 1 u 1 c 2 u 2 c 3 u 3 आणि पुढे असेच जेवढे तुमच्याकडे किती डेटा पॉइंटस असतील तिथपर्यंत चालू राहील तुमच्या स्पर्शिकेच्या आधारे तुम्ही संबंध जोडण्याचा प्रयत्न करता जसे c 1 c 2 c 3 यांचे वजन किती असेल किंवा ते u 1 च्या 0 5 पट असले पाहिजे की मग 0 1 पट इत्यादी सर्वोत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा आपण फुरियर शृंखला वापरून साइनसॉइडल कोसाइन प्रकारातील फंक्शनचे विघटन करत असतो तेव्हा अशा गोष्टी आपण नेहमी a0 a1 a2 a3 आणि b0 b1 b2 b3 अशाच प्रकारे लिहितो आणि आम्ही विशिष्ट प्रकारची अट लादण्याचा प्रयत्न करतो जसे या स्वतंत्र बिंदूंच्या आधारावर सामान्यतः साइन कोसाइन सारख्या ह्या फूरियर मालिके ची आमच्याकडे जी माहिती आहे त्यानुसार घटक a0 a1 a2 आणि त्याप्रमाणे b0 b1 b2 हे घटक कोणते असेल पाहिजे आपण याकरता पिरियॉडिक फंक्शन्स चा वापर करतो परंतु हे डेटा बिंदू पिरियॉडिक फंक्शन्सचे पालन करू शकत नाहीत अशा परिस्थितीतसर्वोत्तम मार्ग म्हणजेच पॉलिनॉमीअल एक्सपान्शन द्वारे वक्राचे अँप्रॉक्सिमेशन करणे होय आणि आम्ही विशिष्ट प्रकारचे वजन कमीजास्त करतो जेणेकरुन काळजीपूर्वक सर्वकाही सांभाळून घेतले जाईल याकरिता सर्व काही संगणकीय प्रोग्रामद्वारे केले जाते आणि शेवटी ते या डेटा पॉइंट्ससह एक गुळगुळीत वक्र तयार करते त्याचप्रमाणे जर आपण पृष्ठभाग तयार करणार आहोत तर हा बहुपदी विस्तार आपण केवळ x सारख्या एका डायमेन्शनमध्ये करणार नाही तर आपण ते x y दिशांमध्ये तसेच आपल्या u v पॅरामेट्रिक भिन्नतेमध्ये करणार आहोत म्हणून जर आपण त्या बहुपदी पृष्ठभागाकडे कडे काळजीपूर्वक पाहत असलो तर Puv हे फंक्शन x y z बिंदूनुसार दर्शवू शकतो या संपूर्ण जागेत जे काही वेगळे बिंदू आहेत ते दुहेरी बेरीजच्या दृष्टीने विस्तृत केले जाऊ शकतात i चे समेशन करणे k चे समेशन करणे हे जवळपास fori1 to किंवा fori0 to m 1 forj0 to n 1 याप्रकारचे प्रोग्रॅम्स लिहिण्यासारखे आहे आता cikx ux k या फंक्शन चे मूल्यमापन करा अशा पद्धतीने आपण यास विस्तृत करतो आणि c आणि i ची माहिती मिळवतो त्याच आधारावर i आणि k ची माहिती मिळवतो ज्यात आपणास किती डेटा बिंदू आहेत हे कळते आणि आपण पृष्ठभागाची रचना तयार करण्यासाठी सज्ज होतो तर या पृष्ठभागाच्या रचनेसाठी काही महत्त्वाच्या संकल्पना म्हणजे सेगमेंट आणि पॅच साठी जोडलेले बिंदू आहेत एकतर तुम्ही एका बिंदूने दुसऱ्या बिंदूवर जोडता किंवा पॅचद्वारे हे करता आपल्याकडे जे काही कमीत कमी डेटा पॉइंट्स आहेत ते आम्ही कंट्रोल पॅरामीटर्स सारखे वापरतो जसे की त्या वर आणि खाली असलेल्या गोष्टी बनवण्यासाठी करतो आणि त्याकरिता आम्हाला स्पर्शिका त्यांच्या गुळगुळीतपणाबद्दल माहिती असणे देखील आवश्यक आहे त्या माहितीच्या आधारे आम्ही इंटरपोलेशनचे वर्णन करण्यासाठी फंक्शन्सचे मिश्रण करू आणि प्रथम आम्ही वक्र तयार करू आणि नंतर आम्ही पृष्ठभागांकडे वळू तर आपण जे काही सॉफ्टवेअर वापरतो त्यात नेहमी अशा प्रकारच्या पायऱ्यांनी दाखवलेल्या इंटरपोलेशनचा समावेश असतो तर पुढील तासात हर्मिट बेझियर या विविध प्रकारच्या तसेच इतर पृष्ठभागांबद्दल आपण तपशीलवार जाणून घेऊ खूप खूप धन्यवाद